बाउंड स्टेट्स 2 साठी एक आयामी श्रोएन्डर समीकरणाचे संख्यात्मक समाधान तर मागील व्याख्यानात आपण एक आयामी श्रोडिंगर समीकरणाच्या संख्यात्मक निराकरनाबद्दल शिकलो आणि हे श्रोडिंगर समीकरणाचा एक अतिशय विशिष्ट प्रकार आहे जेथे आपण म्हटले होते की संभाव्यता काही वाजवी लहान अंतर L वरून ∞वर जाते जेणेकरून तरंग कार्य ψ दोन काठावर ज्याला मी x0 आणि xL असे दर्शवितो ते दोन्ही आहेत 0 आहेत तर हे x 0 आणि x L आहे संभाव्यतेच्या दरम्यान वेव्ह फंक्शन काहीही असू शकते परंतु ते दोन टोकांवर 0 वर जाते आपण दोन पद्धती शिकल्या होत्या एक म्हणजे x 0 00 आणि एकत्र करणे सुरू करणे काही नॉन शून्य मूल्य x L पर्यंत सर्व प्रकारे समाकलित करणे आणि L0 निवडा आणि ते एक ऐजन फुन्कशन आहे दुसरी पद्धत ज्याबद्दल आपण बोललो होतो मला पुन्हा x0 xL L0 00 बनवू द्या दुसरी पद्धत समीकरण समाकलित करणे सुरू करते आणि जेव्हा मी एकीकरण म्हणतो म्हणजे मी x0 पासून मध्यभागी काही बिंदू x0 पर्यंत संख्यात्मक एकत्रीकरण करत जातो तर कुठेतरी मी एक बिंदू x0 नीट निवडतो तर 0x0L क्रमांक 1 क्रमांक 2 समीकरण xL वरून खाली समायोजित करा म्हणजे माझा अर्थ असा की आपण डावीकडे जात आहात x0 आणि तिसरी पायरी जुळली होती LL आणि RR डावीकडे किंवा उजवीकडे असताना मला L दिला हे मला R देईल आणि नंतर जेव्हा मी दोन लॉगरिदमिक डेरिव्हेटिव्ह्ज जुळवतो तेव्हा आपल्याला ऐजन फुन्कशन मिळते तर आपण मागील व्याख्यानात हेच केले या व्याख्यानात तुम्हाला काय करायचे आहे ते एका सामान्य प्रकरणात जा जेथे क्षमता x0 आणि xL वर ∞ वर जात नाही तर आम्ही आता विचारात घेतलेली केस ही एक सामान्य क्षमता आहे आणि जर तुम्ही फक्त तुम्हाला कल्पना देण्यासाठी हे केले तर हे x आहे आणि उदाहरणार्थ मी V आखत आहे हे काही अधिक संभाव्य असू शकते जसे की अधिक नियमित क्षमता असू शकते उदाहरणार्थ दोन बाजूंनी रेषीय वाढणारी संभाव्यता हे V हे x आणखी एक उदाहरण जे तुम्ही आधीच पाहिले आहे आणि आपण ते विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवले आहे आणि आमच्या संख्यात्मक तंत्र तपासण्यासाठी हा एक चांगला केस स्टडी असल्याचे सिद्ध झाले आहे ते म्हणजे हार्मोनिक ऑसिलेटर क्षमता 12kx2 या सर्व बाबतीत जे घडणार आहे ते म्हणजे जेथे संभाव्यता सर्वात जास्त आहे त्या वेव्ह फंक्शन जवळ ती केंद्रित केली जाणार आहे आणि x अक्षाच्या बाजूने अंतर गाठताना 0 वर जा तर या प्रकरणांमध्ये जे घडत आहे ते x→±∞→0 दुसऱ्या शब्दात संख्यात्मक हेतूंसाठी आपण असे म्हणू शकतो की x हे मोठ्या मूल्यावर जाते कारण संख्यात्मकदृष्ट्या मी खरोखर अनंताकडे जाऊ शकत नाही मी हे थोडे वेगळे ठेवतो कारण एल मोठा होतो एल म्हणजे काय एल ज्याचा आपण मागील व्याख्यानात विचार केला ψ→0मी पुढील स्लाईडमध्ये हे सचित्रपणे दाखवेल तर आपण ज्याचा विचार करत आहोत ते म्हणजे समजा की वेव्ह फंक्शन 0 पासून दूर आहे तर आपण या दोन बिंदूंवर ψ0 आणि ψ0 म्हणू आणि नंतर मध्ये ते काहीतरी करते थोडक्यात मी जे सांगत आहे ते म्हणजे मी येथे अनंत अडथळे आणत आहे आणि दरम्यान जी काही संभाव्यतेची मला काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे एल हे आपण म्हणूया L हे L आहे एल पुरेसे मोठे आहे तर तो खरोखर लहान झाला आहे आणि ते खरोखरच काय लहान आहे जे तुम्हाला 10 6 10 7 किंवा याप्रमाणे ठरवायचे आहे जर तुम्ही L लहान केले आणि तर तुमच्या संख्यात्मक उत्तरामध्ये असे म्हणू की तुम्ही L ला लहान केले आहे अनिश्चिततेच्या तत्त्वावरून मला माहित आहे की जर मी L लहान केले तर गतिज ऊर्जा वाढते तर ऊर्जा मिळवण्याबरोबर बाहेर पडणारे मूल्य थोडे मोठे होईल म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोग्रामसह खेळण्यासाठी तुमचे एकत्रीकरण करता तेव्हा L लहान करा आणि नंतर ते वाढवणे सुरू करा आणि तुम्हाला दिसेल की ऊर्जा इगेन मूल्य खाली येत आहे ते लहान होत आहे तर आता या परिचयाने श्रोडिंगर समीकरण समाकलित करणे अगदी सोपे झाले आहे एका अर्थाने मी जे केले आहे ते म्हणजे मी एक मोठा L एक मोठा L घेतला आहे म्हणून मी एक प्रचंड अनंत पेटी घेतली आहे आणि या दरम्यान संभाव्यता कितीही असली तरी चालेल आणि मध्यभागी कुठेतरी माझे x0 आहे तर जसे आपण मागील व्याख्यानात केले तसे मी या पासून समाकलित करणे सुरू करू शकतो माझे श्रोडिंगर समीकरण समाकलित करू शकतो आणि वेव्ह फंक्शन 0 वरून कडे जाईल याची खात्री करा किंवा दुसरी पद्धत मी यातून एकीकरण सुरू करू शकतो आणि मध्यभागी कुठेतरी ते निरंतर आहे याची खात्री करू शकतो आम्ही आता आमची प्रणाली एका मोठ्या बॉक्समध्ये बंद करणार आहोत हे x0 आहे आणि माझ्याकडे दोन पद्धती आहेत एक मी म्हटल्याप्रमाणे मी L0 पासून एकीकरण सुरू करू शकतो आणि ψ वर खाली येऊन 0 पर्यंत जाऊ शकतो जेव्हा हे दोन्ही ० होतील तेव्हा तुम्हाला तुमचे इगेन फुन्कशन मिळेल दुसरी गोष्ट जी मी करू शकतो ती आहे L L येथून एकीकरण सुरू करा आणि मध्यभागी कुठेतरी उजव्या हातापासून एकीकरण सुरू करा आणि मध्यभागी कुठेतरी मिळेल जेव्हा हे निरंतर असेल तेव्हा आपल्याला इगेन फुन्कशन आणि इगेन मूल्य मिळेल तर सामान्य संभाव्यतेसाठी या एक आयामी श्रोडिंगर समीकरणात हे बरेच काही सोडवते ते म्हणजे आता काही ठराविक मुद्दे आहेत आणि यावरच मी जोर देऊ इच्छितो म्हणून जर मी पहिल्या पद्धतीनुसार गेलो ज्यामध्ये मी सांगितले आहे की x L ψ0 पासून प्रारंभ करा आणि xL आणि L0 पर्यंत जा आणि तुम्हाला ते सापडेल आणि आता मला हे सचित्रपणे दाखवू द्या हे असे घडते की वेव्ह फंक्शन 0 पासून सुरू होईल आणि ते खाली येईल तर जसे की ते 0 वर जात आहे आणि नंतर ते वर जाणे सुरू करेल ते हे खाली येऊ शकते आणि नंतर हे करू शकते तर जसे आपण मोठ्या x वर जाऊ तेव्हा वेव्ह फंक्शन 0 वर जाण्याऐवजी योग्य इगेन मूल्य साठी वर जाणे सुरू होते आणि त्यासाठी एक कारण आहे कारण असे आहे की श्रोडिंगर समीकरण 22mVψEψ तुम्हाला x x→∞ म्हणून eαx किंवा e αx असे आढळते जेव्हा आपण हाताने समीकरण सोडवतो तेव्हा आम्ही हे सुनिश्चित करतो की आम्ही हा उपाय e αx निवडतो जो कि एक क्षयकारक उपाय आहे जेव्हा मी तो अंकीय पद्धतीने सोडवतो तेव्हा नेहमी काही त्रुटी डोकावतात आणि म्हणूनच दुसरा उपाय देखील येऊ लागतो आणि जसजसे तुम्ही मोठ्या आणि मोठ्या x वर जाता तसतसे ते 0 वर जाणारे खरे समाधान वरचढ होण्यास सुरुवात करते आणि म्हणून तुम्हाला हे मिळते हे टाळण्यासाठी आम्ही नेहमी दुसरी पद्धत वापरण्यास प्राधान्य देतो तर पद्धत दोन जी होती की तुम्ही x L पासून समाकलित करणे सुरू करा नंतर तुम्ही xL पासून समाकलित करणे सुरू करा आणि नंतर काही योग्य निवडलेला बिंदू x 0जोडा तो 0 असणे आवश्यक नाही तुम्ही खेळत असलेला उपसर्ग बिंदू असणे आवश्यक नाही आणि कोणता सर्वात योग्य बिंदू आहे ते आजूबाजूला पहा आणि तुम्ही शी जुळता मी असे म्हणतो कारण ψ→0 हे ठिकाण निवडणे योग्य ठरणार नाही जेथे ψ खूप लहान होईल जो सीमास्थितीशी जुळण्यासाठी निवडणे हा एक चांगला मुद्दा आहे तर तुम्ही आता एक योग्य बिंदू निवडा ज्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल तर मी तुम्हालामागील व्याख्यानाप्रमाणेच करायला सांगेन ज्यामध्ये दोन्ही पद्धत वापरून तुमच्या प्रोग्रामसह खेळते आणि तुम्हाला अधिक काय मिळते ते पहा तुम्ही अधिक चांगला प्रोग्रामर किंवा अधिक चांगला श्रोडिंगर समीकरण प्रोग्रामर बनाल आणि तुम्हाला नेहमी असे वाटेल की दुसरी पद्धत तुम्हाला अचूक उत्तर देईल आता संख्यात्मकदृष्ट्या समस्या सोडवताना तुम्ही नेहमी सममितीचा वापर करू शकता समस्येच्या सममितीचा वापर करून तुम्ही कमी प्रयत्न करू शकता म्हणून एखाद्या गोष्टीची क्षमता बदलून समजा मी x 0 बद्दल माझे संभाव्य सममितीय बनवू शकतो जर ते सममितीय नसेल आणि तुम्ही ते 0 च्या दिशेने हलवले आणि सममितीय केले तर मला माहित आहे की समाधान एकतर सममितीय आहे किंवा ते असममितीय आहे तर या प्रकरणात मी x L पासून समीकरण समाकलित करणे सुरू करतो आणि x 0 वर क्रमांक 1 0 आणि x0 वर शून्य नाही हे तपासा तुम्हाला तुमचे इगेन फुंकशन मिळेल आणि हे सममितीय इगेन फुंकशन असेल आपण x L पासून x0 पर्यंत एकत्रीकरण सुरू करणे देखील तपासू शकता आणि ≠0वर x0 आणि ψ0 वर x 0 वर तपासले तर आपल्याला असममितीय वेव्ह फंक्शन सापडेल जे एक असममितीय तरंग कार्य आहे तर संभाव्य सममितीच्या बाबतीत आपण फक्त अर्ध्यापद्धतीने समाकलित करण्यासाठी वेव्ह फंक्शनच्या या सममितीचा वापर करू शकता आणि नंतर आपले वेव्ह फंक्शन उचलू शकता आणि नंतर दुसरी बाजू एकतर सममितीय किंवा असममितीय असेल तर मी तुम्हाला आत्तापासून सांगेन कि ते बरीच उदाहरणे सोडवा तुमचे प्रोग्राम लिहा नेटवर जे काही उपलब्ध आहे ते तुम्हाला माहित आहे जे तुमचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे असेल ते करा तुम्हाला डिफरेंशियल इक्वेशन इंटिग्रेटर फॉर्म माहित आहे तुम्हाला खूप सराव करावा लागेल जो तुम्हाला एक चांगला प्रोग्रामर बनवेल तर या व्याख्यानाची समाप्ती करण्यासाठी सामान्य 1 डी श्रोडिंगर समीकरण सोडवण्यासाठी संख्यात्मकदृष्ट्या प्रणालीला मोठ्या अनंत संभाव्य बॉक्समध्ये ठेवा आणि त्याद्वारे तुम्हाला आता समजले आहे की मी L आणि L असलेल्या बॉक्समध्ये जात आहे L→∞ आणि सिस्टम इथे कुठेतरी आहे तर वेव्ह फंक्शन प्रभावीपणे खूप लहान होत आहे जेव्हा आपण या बॉक्सच्या सीमेवर पोहोचतो आणि नंतर मागील व्याख्यानात केल्याप्रमाणे समस्या सोडवा आणि तिसरे हे महत्वाचे आहे जर संभाव्यता x 0 बद्दल सममितीय असेल तर एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न कमी करू शकते X 0 वर सीमा अटीचा वापर करून मला हे लिहू द्या की ψ0 ≠0 किंवा ψ≠0 वर x 0 वर सामान्य क्षमतेसाठी श्रोडिंगर समीकरणाच्या एक आयामातील संख्यात्मक समाधानावरील व्याख्यानाचा हा निष्कर्ष निघतो